आपले पुन्हा स्वागत आता सुपरनोडचे आणखी एक उदाहरण पाहू येथे पुन्हा एकदा सांगतो की या आधी DC सर्किट अभ्यासताना आपण सर्व मूलभूत संकल्पनाची सविस्तर चर्चा केलेली आहेच सर्व मूलभूत संकल्पना स्पष्ट हव्यात त्यामुळे त्याच आपण AC सर्किटमध्ये वापरणार आहोत किंवा चुंबकीय म्हणजेच मॅग्नेटिक सर्किट मध्ये आणि कपल्ड सर्किट मध्येही मॅग्नेटिक सर्किटही इलेक्ट्रिक सर्किट प्रमाणेच असते असे आपल्याला दिसून येईल तर त्यावेळी मी ह्या गोष्टी पुन्हा सविस्तर सांगणार नाही कारण त्यावेळी तुमच्या सर्व संकल्पना स्पष्ट असतील म्हणूनच ह्या सर्किटसाठी मी अधिक वेळ दिला आणि भरपूर उदाहरणे पाहिली कारण विविध प्रकारच्या उदाहरणांमुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते तर आता हे उदाहरण पाहू येथे ज्याला आपण सुपरनोड म्हणतो तो आहे येथे ह्या ओळीवर रेफरेंस नोड म्हणजेच संदर्भ नोड आहे आणि त्याचे वोल्टेज V0 0 आहे ह्यामध्ये एक स्वावलंबी म्हणजेच इनडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे तो नोड 1 येथे जोडलेला आहे त्याची किंमत 5A आहे म्हणजेच 5A करंट ह्या नोडमधून आत शिरत आहे आणखी एक 10A करंट सोर्स नोड 2 येथे जोडलेला आहे म्हणजेच 10A करंट ह्या नोड 2 पासून दूर जात आहे नोड 1 चे वोल्टेज V1 आहे हा खरेतर नोड 1 आहे हा खरेतर नोड 2 आहे हे दोन नॉन रेफरेंस नोड आहेत नोड 1 आणि नोड 2 मध्ये एक वोल्टेज सोर्स जोडलेला आहे त्यामुळे येथे एक सुपरनोड तयार झालेला आहे म्हणजेच काय तर दोन नॉन रेफेरंस सोर्स एका किंवा दोन किंवा कितीही वोल्टेज सोर्सने जोडलेले असतील तर सुपरनोड तयार होतो तर आता उदाहरणाकडे वळूया आपल्याला V1 आणि V2 च्या किंमती शोधून काढायच्या आहेत तर येथे पाहिले तर हा सुपरनोड आहे येथे वोल्टेज सोर्स दाखवलेला नाही कारण आपल्याला KCL वापरायचा आहे म्हणूनच मी हा अशा प्रकारे दाखवला आहे ह्या सुपरनोडमध्ये कोणता करंट आत शिरतो आणि कोणता बाहेर पडतो ह्यासाठी आत शिरण्यापूर्वी काय होते हे समजण्यासाठी खरेतर सुपरनोड अशा प्रकारे दाखवला आहे हा सुपरनोड आहे कारण दोन नॉन रेफरन्स नोड मध्ये एक वोल्टेज सोर्स आहे येथे 5A करंट ह्या सुपरनोडमध्ये प्रवेश करत आहे आणि हा10A करंट सुपरनोडपासून दूर जात आहे हा नोड 1 आहे येथे i1हा करंटदेखील सुपरनोडपासून दूर जात आहे असे मानू आणि या नोड 2 कडे असे करंट आहेत तर आता KCL समीकरण लिहू ह्या सुपरनोडपाशी KCL वापरला तर 5A करंट आत शिरत आहे परंतु i1 i2 आणि 10A सर्व करंट दूर जात आहेत त्यामुळे 5 i1 i2 10 कारण i1 करंट सुपरनोडपासून दूर जात आहे i2 सुपरनोडपासून दूर जात आहे आणि 10A सुपरनोडपासून दूर जात आहे कारण ह्या10A करंट सोर्सची दिशा खाली जाणारी आहे 5A करंट सोर्सची दिशा वर येणारी आहे त्यामुळे तो आतशिरत आहे म्हणून i1 i2 5 आपल्याला असे म्हणावे लागते की i1 i2 5 आता i1 आणि i2 म्हणजे काय i1 पाहिल्यास येथे रेफेरंस नोड v0 0 आहे त्यामुळे i1 2 i1 v1 2 हा झाला i1 त्याचप्रमाणे i2 पाहिल्यास येथे रेफेरंस नोड v0 0 आहे त्यामुळे i2 4 कारण हा रेजिस्टन्स 4 आहे म्हणून i2 v2 4 आता येथे समीकरणात i1 व i2 ची सूत्रे घातली i1 v1 2 अधिक i2 v2 4 बरोबर 5 त्यानंतर हे समीकरण सोडवले तर 2 v1 v2 20 तर आता हे सर्व साफ करू आता KCLपाहिले तर तर अखेरीस 2 v1 v2 20 असे सूत्र मिळते ह्या सर्व गोष्टी मी येथे लिहिलेल्या आहेत जे स्पष्ट करून सांगितले तेच येथे लिहिले आहे तर हे सोपे केले की 2 v1 v2 20 हे समीकरण 1 मिळते हे KCL वापरून मिळालेले समीकरण आहे जेव्हा सुपरनोडपाशी KCL वापरतो तेव्हा समीकरण 1 मिळते आता दुसरे म्हणजे हे सर्व पुसल्यावर व्यवस्थित समजेल तर दुसरे म्हणजे येथे KVL ही वापरावा लागेल कारण सुपरनोड आहे तर हा नोड 1 आहे आणि हा नोड 2 आहे तर मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे येथील वोल्टेज हे रेफेरंस नोडच्या संदर्भात असते त्यामुळे नोड 1 चे वोल्टेज v1 आहे हा ग्राउंड आहे नोड 2 चे वोल्टेज v2 आहे ह्या दोन्हीमध्ये वोल्टेज सोर्स आहे तो 2V आहे त्यामुळे ह्या लूपमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज दिशेने KVL वापरला तर 2 त्यानंतर हा अधिक v2 आणि येथे हा वजा चिन्हासह हे मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे v2 v1 0 कारण येथून असे जाताना ह्याला चिन्ह लागते त्यामुळे 2 नंतर येथून असे पुढे जाताना ह्याला चिन्ह लागते म्हणून v2 नंतर चिन्ह लागते म्हणून बरोबर 0 म्हणजेच v2 v1 2 हे असे समीकरण मिळते कारण येथे सुपरनोड आहे तर मी हे पुसतो तर हे झाले v1 v2 2 किंवा v2 v1 2 तर आता ही 2 समीकरणे सोडवा म्हणजेच समीकरण 1 आणि समीकरण 2 सोडवा त्यामुळे तुम्हाला मिळेल v1 7 33 V आणि v2 5 33 V येथे एक लक्षात घ्या की 8 Ω रेजिस्टरमुळे काहीही फरक पडत नाही कारण तो सुपरनोडच्या समोर समांतर जोडलेला आहे तर हे गंमतीशीर आहे आपण पुन्हा मागे सर्किटपाशी जाऊ तर हा 8 Ω रेजिस्टर थेट सुपरनोडला जोडलेला आहे कारण हा सुपरनोड आहे त्यामुळे तो v1 v2 जे असेल ते त्या वोल्टेजवर काहीही परिणाम करत नाही म्हणजेच त्याचा सुपरनोडवर काहीही परिणाम होत नाही तर हे झाले सुपरनोडचे एक उदाहरण परंतु जरा थांबा आता पुढील उदाहरण आहे 3 नोड वोल्टेज पद्धत वापरून आकृती 3 मधील सर्किटमधील i1 i2 आणि i3 ह्या करंटच्या किंमती शोधा तर आपल्याला i1 आणि i3 शोधायचे आहेत परंतु येथे कोणताच एलिमेंट म्हणजेच घटक नाही कारण हा एक सामायिक नोडआहे येथे कोणताच इलेक्ट्रिकल घटक नाही म्हणजेच 10 Ω 40 Ω हे रेजिस्टर्स आणि सर्व 3A हे सर्व रेजिस्टर्स आणि इंडिपेन्डन्ट करंट सोर्स सर्व पॅरललमध्ये जोडलेले आहेत कारण त्यांच्या दरम्यान कोणतेच इलेक्ट्रिकल घटक नाहीत आपल्याला i1 i2 आणि i3 शोधायचे आहेत तर ह्या उदाहरणात हे सोडवणे फार सोपे आहे येथे 50V सोर्स आहे आणि ह्या बाजूला 3A तर हे सर्किट येथे पुन्हा रेखाटले आहे आणि वोल्टेज मी तुम्हाला सांगितले आहेच की हा खरेतर केवळ एक नोड आहे हा येथील कारण येथे इतर कोणतेच इलेक्ट्रिकल घटक नाहीत तर ह्याला नोड 1 म्हटले तर येथे केवळ v1 आहे ह्या बाजूस 50V आहे आणि हा आपला i1 करंट आहे ह्याला आपण i2 म्हणू आणि हा i3 आहे आणि हा 3A आहे तर हे गणित कसे सोडवायचे तर प्रथम आपल्याला i1चे सूत्र शोधून काढावे लागेल कारण आपल्याला नोड 1 पाशी KCL वापरायचा आहे त्यामुळे प्रथम i1 काय आहे हे पाहावे लागेल त्यामुळे नोड 1 पाशी KCL वापरला की i1 हा करंट आत शिरत आहे आणि नंतर हा 3A कारण हा एकच एक नोड आहे तर हा 3A करंट देखील आत शिरत आहे कारण हा एकच नोड आहे मी हे लिहीणार नाही परंतु हे असे बदलून रेखाटले तर हे असे काहीसे दिसेल तर हा तो नोड आहे 10 Ω पाशी हा आपला वोल्टेज सोर्स आहे आणि ह्यासमोर येथे आणखी 40Ω जोडलेला आहे आणि येथेच एक करंट सोर्सही जोडलेला आहे 3A चा तर हा खरेतर नोड 1 आहे हा आपला i1 करंट आहे हा i2 करंट आहे आणि हा i3 करंट आहे आणि हा 3A करंट आहे तर अशाप्रकारे हा एकच एक नोड आहे आता मी हे पुसतो आणि हे सर्व तुमच्यासाठी पुन्हा करतो त्यामुळे येथे KCL वापरला तर हा i1 नोड 1 मध्ये आत शिरणारा हा 3A कारण हा तोच 3A आहे कारण सर्वजण एकाच बिंदूला जोडलेले आहेत त्यामुळे i1 3 हे दोन करंट नोड 1 मध्ये आत शिरत आहेत आणि i2 आणि i3 हे दूर जात आहेत म्हणून i2 i3 आता प्रश्न असा आहे की i2 कसा शोधून काढायचा तर i1 शोधून काढताना मी तुम्हाला मागील दोन उदाहरणात सांगितले होते की ह्याचास्वतंत्रपणे विचार करा तुम्हाला समजण्यासाठी मी हे करत आहे हा हा 50V आहे आणि हा 5 Ω रेजिस्टंस आहे आणि ह्या 5Ω रेजिस्टंसमधील करंट i1 आहे आणि हे वोल्टेज v1 आहे याचाच अर्थ ह्याच्या संदर्भात हा आपला रेफेरंस आहे म्हणजेच v1 खरेतर 10 गुणिले i2 परंतु आपण तसे लिहिणार नाही आपण तेथे लिहूया मी आपल्याला सांगितले आहे की रेफेरंस आणि नॉन रेफेरंस त्यामुळे आपण येथे घेतो हे आपले v1 वोल्टेज आहे आणि हे आपले ग्राउंड आहे सर्किट असे आहे तर हे v1 आहे म्हणून v1 10i2 परंतु आपण थेट लिहीत आहोत v1 असे तर अशा प्रकारे आपण KVL वापरला तर असे येते त्यामुळे येथे काय होईल की येथे 5 गुणिले i1 v1 आणि त्यानंतर प्रथम टोक येते म्हणून 50 बरोबर 0 म्हणजेच मी येथे लिहीन की i1 5 असा असेल आपला i1 तर हा i1 येथे वापरला पाहिजे 50 मी नंतर दिलेले आहे केवळ तुम्हाला समजावे म्हणून मी प्रत्येक गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करत आहे तर i1 5 पहा येथे कितीतरी पदे आहेत अनेक रेजिस्टरच्या किंमती करंट सोर्स वोल्टेज सोर्स हे सर्व लिहिताना माझ्याकडून काहीतरी राहून जाईल किंवा काही चूक होईल अशी शक्यता आहे असे काही झाले तर जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा मला सांगा की सर येथे अशी चूक झाली आहे परंतु मी प्रत्येक ठिकाणी मी काळजीपूर्वक पाहतो आहे त्यामुळे चूक होणार नाही अशी आशा आहे तरीदेखील तशी शक्यता आहे तर हा आहे आपला i1 आणि हा i1 आपण ह्या ठिकाणी लिहू त्यामुळे ह्याचा अर्थ 5 3 i2 त्यामुळे i2 v1 10 कारण हे आहे v1 वोल्टेज आणि हा 10 Ω रेजिस्टन्स आहे त्यामुळे i2 खरेतर v1 10 कारण रेफरन्स वोल्टेज 0 आहे मूलतः 10 म्हणजेच v1 10 आणि त्याचप्रमाणे i3 अर्थात हा एकच नोड 1 असल्याने जे मी आधीच तुम्हाला सांगितले आहे i3 शिवाय 40 म्हणजेच v1 40 तर हे झाले आपले KCL समीकरण आता तुम्ही ह्याच्या बदली v1 लिहा आणि अशाच प्रकारे इतर गोष्टीही तर हे आहे आपले v1 तुम्ही v1ची किंमत सहज काढू शकता मी जे काही लिहिले आहे ते सर्व वापरा मी तुम्हाला दिलेले तेच समीकरण घेतले तर ते मी अशा स्वरूपात मांडत आहे मी तुम्हाला दिलेले तेच वापरा तुम्हाला हेच स्वरूप मिळेल तुम्हाला स्पष्ट करून सांगण्यासाठी मी हे सर्व लिहिले परंतु तुम्ही ते लिहू शकता कारण तेथे 50 v1 होते तुम्ही त्या सर्व गोष्टी अशा प्रकारे डावीकडे आणल्या तर ते समीकरण असे होते कारण मी हे असे लिहिले आहे पहिले समीकरण आहे 5 3 v110 v140 मी काय लिहिले आहे तर बेरीज करण्यासाठी मीही सर्व पदे एका बाजूला आणली तर समजा उजवीकडे आणली तर तेच समीकरण 5 3 v110 v140 0 असे दिसते आणि ते सोडविल्यावर आपल्याला v1 40V मिळते त्यामुळे i1 i2 i3 देखील सहज मिळवू शकता i1 मिळवण्यासाठी i1 5 2A i2 v1 10 म्हणजेच 4010 4A आणि i3 40 40 1A तर ही आहेत आपली उत्तरे आता यानंतर आपण हळूहळू अवघड प्रश्न घेऊ ह्या गणितातही आकृती 3 10 मधील सर्किटमधील नोड वोल्टेजेस आणि 5Ω रेजिस्टरमध्ये खर्च होणारी पॉवर शोधून काढायची आहे सर्किट असे आहे आणि सर्व करंटच्या दिशा दर्शविलेल्या आहेत हा आहे i1 हा आहे i2 हा खरे तर DP म्हणजेच परावलंबी अर्थात डिपेंडेंट वोल्टेज सोर्स आहे तो 8ix असा दिलेला आहे हा ix आहे आणि हा डिपेंडेंट वोल्टेज सोर्स आहे तो 8ix आहे पुढे जाण्याआधी येथे i1 कसा मिळवायचा तर पूर्वीप्रमाणेच हे धरायचे हा वोल्टेज सोर्स खरेतर v1 आहे त्याची जोडणी येथे केली हा आहे रेफरन्स नोड तर येथेही आपल्याला नोड 1 पाशी KCL वापरावा लागेल i1 हा v1 आणि 20V च्या स्वरूपात मिळवावा लागेल ह्या बाबतीत खरेतर ओहमच्या नियमानुसार Ohms law v1 20 i3 परंतु आपल्याला तो वोल्टेजच्या स्वरूपात हवा आहे त्यासाठी ह्या लूप मध्ये मी मागील 2 3 बाबतीत सांगितल्यानुसार आपण KVL वापरू शकतो त्यामुळे येथे आपल्याला काय मिळेल तर 2 i1 कारण प्रथम टोक लागते म्हणून शिवाय येथे जर खुणा केल्या तर समजेल की 2 i1 त्यानंतर 20 कारण येथे टोक प्रथम लागते बरोबर 0 याचा अर्थ i1 2 तर अशा प्रकारे आपल्याला i1 चेसूत्र मिळवावे लागेल नाहीतर वेगळ्या प्रकारे आपण हे सोडवू शकणार नाही आता मी हे पुसून स्वच्छ करतो तर येथे सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत केवळ इतकेच करायचे की नोड 1 आणि नोड 2 पाशी KCL वापरावयाचा म्हणजे झाले त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट म्हणजे हे 8V आहे आणि येथेही परंतु थेट तेथे जाण्यापूर्वी मी आपल्याला सांगेन की तर v2 हे आहे म्हणजे आणि हा ग्राउंड आहे म्हणजे तो आहे त्यामुळे ह्या बाबतीत हादेखील आपण असे पुढे गेलो समजा क्लॉक वाईज दिशेने असे सरकलो किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज दिशेने तुम्हाला हव्या त्या दिशेने तुम्ही असे पुढे सरकू लागलात जरा थांबा तुम्हाला सोपे जावे म्हणून मी असे करतो की मी ह्या लूपमध्ये करंटच्या दिशेनेच पुढे सरकेन तर असे पहा माफ करा आपण अशी दिशा घेऊ त्यामुळे गोष्टी जरा सोप्या होतील मग हे वोल्टेज v2 आहे तर हे आहे आणि हे आहे असे केले की तुम्ही अँटी क्लॉकवाईज दिशेने पुढे सरकलात काही फरक पडत नाही म्हणजे उत्तर तेच राहते तर येथे मिळेल 2 i2 नाहीतर तुम्ही क्लॉकवाईज दिशेने पुढे सरकलात तर चिन्ह बदलावे लागेल केवळ तेवढाच बदल होतो तर 2 i2 हे v2 कारण ह्याचे टोक आपल्याला प्रथम भेटते त्यामुळे हे v2 होते त्यानंतर आपल्याला पुढे टोक लागते तर ह्या डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्सचे मूलतः हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे तर ह्याला आपण v0 समजा 8 ix असे काहीसे होईल हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे करंट सोर्स नाही ह्यात गोंधळ होऊ देऊ नका त्यामुळे येथे मिळेल 8 ix 0 कारण आपल्याला टोक मिळते तर 2 i2 हा v2 कारण हा नोड 2 आहे v2 8 ix 0 म्हणजेच i2 2 असा असेल त्यामुळे ह्या बाबतीत आपण काय करू शकतो की पुढे आपल्याला i1 शोधून काढायचा आहे i2 कसा शोधून काढायचा हेदेखील मी तुम्हाला सांगितले आहे अशा प्रकारे त्यानंतर i3 हे खरेतर रेफरन्स नोड वोल्टेज आहे हे थेट लिहू शकतो i3 v1 20 हा झाला i3 अशाच पद्धतीने आपला i4 v210 हा झाला i4 तर अशा प्रकारे सर्व पदे i1 i2 i3 i4 सर्व v1 आणि v2 च्या रूपात कशी मिळवायची हे सर्व सविस्तर सांगितले आहे त्यानंतर हा ix ix म्हणजे नोड 1 पासून 2 कडे जाणारा करंट आहे त्यामुळे ix 5 कारण येथे हा 5Ω रेजिस्टन्स आहे तर v1 आणि हा ix येथे मांडायचा आणि मग ह्याचे सुलभीकरण करायचे तर हा उर्वरित भाग येथे दिलेला आहे त्यानंतर मी ह्या समीकरणांच्या पायऱ्या सांगतो आणि ते कसे सोडवायचे हे सांगतो तर नोड 1 पाशी i1 i3 ix तर नोड 1 पाशी आपण नोड 1 पाहिला तर हा आहे नोड 1 आणि त्यापुढे नोड 1 पाशी KCL वापरला तर i1 काय होईल हा हा खरेतर नोड 1 आहे जरा थांबा हे सर्व स्वच्छ करतो ठीक आता हं आपण चुकून मागे गेलो तर येथे नोड 1 पाशी KCL वापरला त्यामुळे i1 i3 ix असे नोड 1 पाशी मिळते आणि ह्याच प्रकारे नोड 2 पाशी KCL वापरताना हा करंट आत शिरत आहे आणि हे दोन करंट नोड 2 पासून दूर जात आहेत त्यामुळे नोड 2 पाशी i2 आणि ix आत शिरत आहेत आणि हा i4 दूर जात आहे त्यामुळे ix i2 i4 ही दोन समीकरणे आपल्याला लिहावी लागतात त्यानंतर ती v1 आणि v2च्या स्वरूपात मांडावी लागतात ह्यामुळेच नोड 1 पाशी i1 i3 ix ह्या सर्व गोष्टी आता सांगितल्या आहेत आता येथे असे मांडा आणि ह्याचप्रमाणे नोड 2 पाशी i4 ix i2 तर ह्या सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत आणि त्या निळ्या शाईत लिहिल्या आहेत त्यामुळे फक्त त्या सर्व येथे मांडा आणि ix मी असेही सांगितले आहे की ix च्या ठिकाणी 5 मांडायचे आहे त्यामुळे समीकरण 2 आणि 3 वरून सुलभीकरण केल्यानंतर आपल्याला मिळते v1 1 6 v2 हे समीकरण 4 आहे आता समीकरणे 1 व 4 सोडवा हे v1आणि v2च्या स्वरूपातील समीकरण 1 आहे समीकरणे 1 व 4 सोडवा आपल्याला मिळेल v1 16V आणि v2 10V आणि ix 5 त्या सर्किटवरून आपणास हे 1 2A मिळते आणि पॉवर म्हणजे i चा वर्ग गुणिले r म्हणजेच 1 2 चा वर्ग गुणिले 5 आहे ते येते 7 हीझाली आपली पॉवर i चा वर्ग गुणिले r आहे 7 2W तर हे झाले उत्तर ह्यानंतर आपल्याला आकृती 3 11 मधील सर्किटमधील नोड वोल्टेजेस मिळवायची आहेत येथे पहा ह्या बाबतीत येथे 1A चा एक करंट सोर्स आहे म्हणजेच हा करंट 1A आहे हा 1A करंट नोडमध्ये शिरत आहे आणि त्यानंतर येथे वोल्टेज सोर्स आहे 10V चा आणि हा नोड 3 आहे आणि हा रेफरन्स नोड आहे त्यामुळे येथील वोल्टेज v0 0 हो हे मी पुन्हा पुन्हा सांगतो तर मूलतः थेटपणे खरेतर v3 10V हा खरेतर 10V आहे तर v3 दिलेला आहे अर्थात v3 थेटपणे 10V असा लिहू शकतो आणखी v2 आणि हे करंट आहेत तर हे i2 i1 आणि i3 व i4 करंट आहेत तर आता आपल्याला नोड 1 पाशी KCL वापरावा लागेल 1A करंट आत शिरत आहे 1 i1 व i2 जे दूर जात आहेत त्यामुळे i1 i2असे होते तर i1 i2 1 असे एक समीकरण तयार होते ह्याच पद्धतीने येथील नोडपाशी KCL वापरला तर हा करंट i1 अशा पद्धतीने वाहत आहे तर हा करंट i1 नोड 2 मध्ये शिरत आहे आणि i3 व i4 हे दूर जात आहेत तर i1 i3 i4 असे मिळते ह्यानंतर पुढे आपल्याला i2 शोधून काढायचा आहे आपण प्रथम i1 पाहिला तर i1 5 आणि नंतर i2 पाहिला तर i2 येथे हा 2 Ω रेजिस्टर आहे म्हणून 2 खरेतर v3 10V म्हणून i2 2 तर i2 2 नंतर i3 i3 हा नोड 2 पासून 3 कडे वाहत आहे म्हणून आपण असे लिहू की i3 10 परंतु v3 खरेतर 10V आहे त्यामुळे हे सूत्र 10 असे होते तर हा झाला आपला i3 तर अशी सर्व समीकरणे मिळाली आता त्यांची उकल करु ह्या सर्व गोष्टी येथे विशद केलेल्या आहेत तर आता मी सांगितल्यानुसार ही समीकरणे सोडवा आता नोड 1 चे वोल्टेज v3 10V आणि नोड 1 पाशी i1 i2 1 आता i1 च्या जागी त्याचे सूत्र मांडा आता i2 हा देखील मी सांगितला आहे की i2 2 त्यामुळे येथे आपल्याला एक समीकरण मिळते ते म्हणजे 0 7 v1 0 2 v2 6 हे झाले समीकरण 1 तसेच मी हेदेखील सांगितले आहे की नोड 2 पाशी i1 i3 i4 त्यामुळे i1 5 10 i4 म्हणजेच v2 5 तर हा आहे आपला i4 त्यामुळे माफ करा हा आहे आपला v2 आणि हा आपला रेफरन्स नोड आहे त्यामुळे i4 v25 तर आता समीकरण असे होईल 2 v1 0 5 v2 1 तर समीकरण 1 आणि 2 सोडवून आपल्याला मिळते v1 10 32V आणि v2 6 13V आता पुढील काम आहे आकृती 12 मधील 3 12 ह्या सर्किटमधील नोड वोल्टेजच्या किंमती मिळवणे तर ह्या सर्किटमध्ये 10A चा एक करंट सोर्स आहे आणि हा v1 आहे हा v2 आहे आणि हा v3 आहे तर ह्या बाबतीत देखील नोड 1 पाशी KCL वापरा आणि त्याचप्रमाणे i1 20 आपण i2 5 शोधू शकतो आणि त्याचप्रमाणे i3 शोधून काढण्यासाठी i3 ह्या दिशेने पुढे जात आहे त्यामुळे तो 10 असा सहज लिहिता येतो त्याचप्रमाणे आपला i5 असेल v3 5 कारण हा रेफरन्स नोड आहे ज्याचे वोल्टेज 0V आहे i5 असेल v3 5 त्याचप्रमाणे i4 असेल v110 इतका हे तुम्ही सहज लिहू शकता आणि हा 10A करंट सोर्स आत शिरत आहे तर ह्या बिंदूपाशी KCL वापरला तर हा करंटदेखील ह्या नोडपासून दूर जात आहे त्यामुळे मूलतः नोड 1 पाशी KCL वापरला तर i1 i2 i4 0 आणि i1 i2 i3 हे सर्व आपण सहजरित्या v1 v2 v3 च्या स्वरूपात लिहू शकतो आणि ते येथे मांडू शकतो त्याचप्रमाणे नोड 2 पाशी KCL वापरला तर i2 i3 आणि 10 हे तीनही करंट नोडमध्ये आत शिरत आहेत ह्याचाच अर्थ दूर जाणारा करंट 0 आहे ह्याचाच अर्थ आत शिरणारा करंट देखील 0 आहे म्हणजेच ह्या सर्वांची बेरीज 0 आहे तर आत शिरणारा i2 आत शिरणारा i3 आणि आत शिरणारा 10 म्हणून i2 i3 10 0 हे आहे KCL समीकरण आता येथे नोड 3 पाशी KCL वापरला तर करंट i1 नोडमध्ये आत शिरत आहे म्हणून i1 आणि इतर दोन करंट दूर जात आहेत म्हणून i3 i5 तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत मी फक्त हे उलगडून सांगितले तर ह्या सर्व गोष्टी वापरून काम केले की थेट काय लिहिता येते हे मी तुम्हाला सांगितले आहे i1 i2 i4 0 आता तुम्हाला i1 i2 आणि i4 ह्या सर्वांच्या रूपात हे सर्व लिहिता येईल तर हे झाले एक समीकरण ह्याच प्रकारे नोड 2 पाशी मी सांगितल्याप्रमाणे i2 i3 10 0 हे सर्व लिहून घ्या हे तुमचे आणखी एक समीकरण तयार झाले नोड 3 पाशी सुलभीकरण केल्यानंतर i1 i3 i5 हे समीकरण मिळते तर आपल्याला ठाऊक आहे आणि इतरही गोष्टी ठाऊक आहेत तर तुम्हाला आणखी समीकरणे मिळतात आणि ही समीकरणे 1 2 3 क्रॅमर नियम किंवा कोणत्याही प्रकारे सोडवून आपल्याला मिळते v1 45 45V v2 72 73V आणि v3 27 27V तुम्हाला हे सर्व समजत आहे अशी आशा आहे आणि हेच सर्व सिंगल फेज आणि थ्री फेज साठी आपण वापरणार आहोत त्यामुळे येथेच सर्व स्पष्ट समजावून घ्या त्यामुळे नंतर AC सर्किट्स करिता गोष्टी सोप्या जातील